लेक्चर 61 Energy and momentum carried by electromagnetic waves - examples एनर्जी अँड मोमेंटम कॅरीड बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव्ज एक्झामपल्स या आधीच्या लेक्चर मध्ये आपण पाहिले आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेवला इन्टेन्सिटी असते जी सरासरी ऊर्जा डेन्सिटी u गुणिले c एवढी म्हणजेच एपसिलोन झिरो छेद दोन e झिरो अँप्लिटयूड चा वर्ग आणि तसेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव मोमेंटम ही वाहून नेतात जे की u प्रति युनिट क्षेत्र प्रति युनिट टाईम एवढे असते त्याचा परिणाम असा होतो की ते दबाव निर्माण करू शकतात आणि ऊर्जा प्रवाहित करून तुम्हाला उष्णता देऊ शकतात आता ह्या लेक्चर मध्ये मी दोन उदाहरणे देऊन इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्र वगैरे ही एकमेकांशी कसे संबंधित आहेत याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून सोडवणार आहे सामान्य प्रकाशातून उत्पन्न होणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव आणि त्याच्याशी कशा प्रकारचे दबाव प्रविष्ट करते हे सांगणार आहे तर मुळात हे लेक्चर आकड्यांची संबंधित असणार आहे आता उदाहरण एक प्रमाणे आपण एक साठ वॅटचा बल्ब घेऊ बल्ब एक पॉईंट स्त्रोत आहे असे गृहीत धरू त्याचा अर्थ म्हणजे त्यातून निघणाऱ्या प्रकाशाची शक्ती ही साठ वॅट एवढी आहे विद्युत क्षेत्राच्या अँप्लिटयूड ची गणना करून बल्ब पासून एक मीटर अंतरावर असलेल्या चुंबकीय क्षेत्राची गणना करू मी हा बल्ब एक बिंदू स्त्रोत म्हणून घेत आहे जो सर्व दिशेत समसमान ऊर्जा उत्सर्जित करत आहे याचा अर्थ असा आहे तो कोणत्याही एका विशिष्ट दिशेमध्ये उर्जा उत्सर्जित करत नाही तर माझ्याकडे येथे एक बल्ब आहे जो सर्व दिशेने रेडिएशन देत आहे आणि संबंधित मीटरचे विद्युत क्षेत्र काय आहे हे आपल्याला एका मीटरवर पहायचे आहे तर या सर्व विद्युत चुंबकीय लाटा रेडियल दिशेने प्रसार करीत आहेत आता आपण एका विशिष्ट दिशेकडे पाहू जिथे उजव्या विद्युत क्षेत्राकडे जाणाऱ्या या एका विशिष्ट दिशेचा विचार करूया जे त्याला लंब असणार आहेत आणि म्हणूनच मग ते चुंबकीय क्षेत्र बनणार आहे या परिस्थितीत प्रति युनिट क्षेत्रावर असलेली शक्ती प्रति सेकंदाला साठ जूल छेद चार पाय आर स्क्वेअर आर हे आपण एक मीटर एवढी घेतले आहे तर हे प्रति मीटर स्क्वेअर पंधरा छेद पाय वॅट्स आहे आणि हे प्रति वर्ग मीटर ही शक्ती आहे आणि ही शक्ती प्रति युनिट क्षेत्रासाठी कोणती शक्ती आहे किंवा ही ऊर्जा प्रति युनिट क्षेत्र प्रति युनिट टाईम एवढी आहे हे नेमकेपणाने पोयंटिंग वेक्टर एवढे आहे आणि म्हणून आपल्याकडे हे सी यू जे अर्धे एप्सिलॉन 0 ई 0 स्क्वेअर आहे ते पंधरा छेद पाय च्याइतके आहे आणि मला e0 मोजायचे आहे म्हणून E0 वर्ग मुळात 30 छेद पाय गुणिले c एवढे असणार आहे म्हणजेच 120 छेद 4 पाय गुणिले c जे की बरोबर असणार आहे 129 चा 9 छेद 3 गुणिले 10 चा 8 घात इथून मला 10 मिळतात आणि इथून मला 3 मिळतात म्हणजे हे 3600 मला 60 व्होल्ट प्रति मीटर देतात 120E0215E030π c60Vm अशी कल्पना करा की आपण 60 वॅटचे बल्ब पासून एक मीटर अंतरावर उभे असाल तर 1 मीटरच्या अंतरावर 60 वॅट च्या बल्बमधून बाहेर पडणाऱ्या त्या किरणोत्सर्गाशी संबंधित विद्युत क्षेत्र प्रति मीटर साठी 60 व्होल्ट प्रति मीटर असेल त्याचा अर्थ हा व्होल्ट फरक 60 व्होल्ट एवढा असणार आहे तेवढेच इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे त्याहून पुढे शक्ती मोठ्या क्षेत्रात पसरत जाते आणि म्हणूनच इलेक्ट्रिक फील्ड कमी होत आहे संबंधित चुंबकीय क्षेत्राबद्दल काय चुंबकीय फील्ड काहीही नसून ई 0 छेद सी एवढे आहे तर हे 60 छेद 3 गुणिले 10 चा घात 8 तेसला जे 20 गुणिले 10 चा घात वजा 8 जे बरोबर आहे 2 गुणिले 10 चा घात वजा 7 तेसला म्हणजेच संबंधित चुंबकीय क्षेत्र हे खरोखरच खूप कमी आहे उदाहरण 2 म्हणून मी लेसर पॉईंटर बद्दल बोलत आहे जे लेसर लाईट देत आहे आणि असे म्हणूयात कि हा विशिष्ट लेसर पॉईंट आपण प्रेक्षागृहात किंवा प्रयोगशाळेत पाहतो तो आहे आपण असे म्हणूयात कि ह्याची उर्जा 20 मिलि वॅट आहे आणि 20 मिली वॅटची शक्ती बाहेर येत आहे आणि लेसर लाईट एक बीम सारखे जात असल्याने आपण या बीमची परिघ एक मिलीमीटर असल्याचे समजू म्हणूनच आपल्याला जे जाणून घ्यायचे आहे ते असे आहे की हे लेसर जिथे पूर्णपणे शोषले जाते अश्या पृष्ठभागावर किती दबाव प्रयुक्त करते तर आपण पहात आहोत की माझ्याकडे एक पृष्ठभाग आहे जो त्यावर पडणारा येणारा लेझर बीम पूर्णपणे शोषून घेत आहे येथे दबाव येतो आहे कारण कि निर्माण होणार मोमेंटम प्रति युनिट क्षेत्र प्रति युनिट टाइम हे दबाव एवढेच आहे आपल्याकडे एरिया आहे पाय r चा वर्ग जे कि 10 चा घात वजा ६ मीटर चा वर्ग आहे आपल्याकडे शक्ती आहे 20 मिली वॅट किंवा 2 गुणिले 10 चा घाट वजा 2 वॅट आणि म्हणूनच किंवा पॉईंटिंग वेक्टर S हे 2 गुणिले 10 चा घात वजा 2 वॅट भागिले 10 चा घात वजा 6 मीटर जे 2 गुणिले 10 चा घात 4 भागिले पाय जूल्स पर सेकंड मीटरचा वर्ग म्हणजे S S हे u गुणिले c जिथे u हे एनर्जी डेन्सीटी आणि म्हणूनच u हे S छेद c जे कि 2 गुणिले 10 चा घात 4 छेद पाय गुणिले 3 गुणिले 10 चा घात 8 म्हणजेच 2 भागिले 3 पाय गुणिले 10 चा घात वजा 6 जूल्स पर मीटर क्यूब किती मोमेंटम आणला गेला Areaπr210 6π m2Power20 mW2×10 2 W S2×10 210 62×104Js m2 uSc2×104π×3×10823π10 6Jm2 मोमेंटम प्रवाहित आहे एका पृष्ठभागाच्या पलीकडे प्रति युनिट क्षेत्र प्रति युनिट टाईम ते u एवढे आहे 2 भागिले 3 पाय गुणिले 10 चा घात वजा 6 आता मी त्याला मोमेंटम k g मीटर पर सेकंड प्रति युनिट क्षेत्र प्रति युनिट टाईम आणि हाच मोमेंटम ट्रान्सफर केला गेला आणि म्हणूनच ते दबाव प्रेशर कडे जाणारे आहे जे कि पॉईंट 67 चा घात 3 जे साधारणतः पॉईंट 2 2 किंवा 2 पॉईंट 2 10 चा घात वजा 7 न्यूटन पर मीटर स्क्वेअर तेच उत्तर आहे 2×10 7Nm2 तर या उदाहरणांद्वारे मी तुम्हाला जे दाखविले ते म्हणजे साधारणतः आपल्या जीवनात आपण जे रेडिएशन पाहतो त्याच्याशी संबंधित अंदाजे क्षेत्र आणि दबाव किती आहे आपल्याला दिसेल की फील्ड बरेच मोठे म्हणजे प्रति मीटर 10 व्होल्टच्या पटीत आहे आणि प्रकाशाद्वारे आलेला दबाव अगदी कमी 10 चा घात वजा 6 किंवा वजा 7 न्यूटन्स प्रति मीटर चौरस पटीत आहे